काँक्रीटच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगत विषयांवरील या NPTEL कोर्समध्ये आपले स्वागत आहे मी राधाकृष्ण पिल्लई मी आयआयटी मद्रास चेन्नई भारत येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक आहे आणि हे सादरीकरण मुख्यतः माझे विद्यार्थी जयचंद्रन श्रीप्रिया दीपक आणि युवराज यांनी दिलेल्या माहिती वरून आहे तसेच प्रा रवींद्र गेटू आणि मनु संथानम यांचे विविध टप्प्यांवर केलेल्या मदतीबद्दल आभार त्यामुळे क्लोराईड प्रेरित गंज आणि प्रबलित काँक्रीट रचनेच्या सेवा आयुष्यावरील हे मॉड्यूल 2 भागांमध्ये विभागले गेले आहे पहिल्या भागात आपण मुख्यत्वे काँक्रीट प्रणालीशी संबंधित समस्या पाहू आणि दुसरा भाग स्टीलशी संबंधित समस्यांकडे लक्ष देऊ जसे की सिमेन्टीशिअस प्रणाली किंवा स्टील सिमेन्टीशिअस इंटरफेस तर व्याख्यानाची रूपरेषा अशी आहे की प्रथम आपण गंज लक्षणीय का आहे आपल्याला त्याबद्दल खरोखर काळजी करण्याची गरज का आहे ते पाहू आणि नंतर क्लोराईड प्रेरित गंजच्या काही यंत्रणा विशेषत काँक्रीटच्या संरचनेत पाहू आणि नंतर गंभीर सर्व्हीस लाईफ पॅरामीटर्स आणि दोन जे पॅरामीटर्स आपण प्रामुख्याने पाहणार आहोत ते क्लोराईड प्रसार गुणांक आणि क्लोराईड थ्रेशोल्ड आहेत जेव्हा तुम्ही क्लोराईड प्रसाराबद्दल बोलता तेव्हा आपण वेगवेगळ्या सिमेंटिशियस बाइंडर सिस्टम्सकडे बघतो आणि जेव्हा तुम्ही क्लोराईड थ्रेशोल्डबद्दल बोलता तेव्हा आपण कोटेड रीबार्स आणि अनकोटेड रीबार आणि गंज अवरोधकांचे कार्यप्रदर्शन कसे होते ते देखील पाहू मग शेवटी आपण तुम्हाला डिझाइन टप्प्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर सव्हिस लाईफचा अंदाज लावण्यासाठी काही नॉमोग्राम दाखवू आता क्षरणाचे महत्त्व मी तुम्हाला 3 केस स्टडीज दाखवणार आहे जेथे अकाली गंज दिसून आला आहे एक म्हणजे सनशाइन स्कायवे ब्रिज टाम्पा फ्लोरिडा हे 1980 च्या दशकात बांधले गेले होते आणि त्यानंतर सुमारे 13 वर्षांत या पुलाच्या टेंडन्सवर लक्षणीय गंज दिसून आली तर हे इथेच आहे तुम्ही पाहू शकता की घाटावर घाटाच्या आत तुमच्याकडे हे स्टीलचे टेंडन आहे जे फक्त 13 वर्षात गंजलेले आहे या स्थितीच्या संरचनेसाठी 13 वर्षांमध्ये एवढी गंज होणे अपेक्षित नाही आणि म्हणूनच आपण त्याबद्दल बोलत आहोत आता हा आणखी एक प्रसिद्ध पूल आहे यूएस मधील गोल्डन गेट ब्रिज परंतु या पुलावर देखील आपण पाहू शकता की हा एक गंभीर गंज आहे आणि प्रबलित काँक्रीटचे घटक देखील गंजलेले आहेत तर इथे मुद्दा असा आहे की या प्रकारच्या संरचना दीर्घकाळ टिकवून ठेवण्याचा तुम्हाला आता खरोखरच या संरचनांची देखभाल करण्यासाठी खूप पैसे गुंतवावे लागतील त्यामुळे या प्रकारच्या संरचनांवर गंजण्याची किंमत देखील खूप जास्त आहे ही दुसरी रचना कॅनडामध्ये आहे जिथे तुम्ही पाहू शकता की काँक्रीटचे तुकडे पुलाच्या खालच्या लोकांपर्यंत जाण्यापासून रोखण्यासाठी येथे वायरची जाळी आहे तर इथे मुद्दा असा आहे की परदेशात आणि विकसित जगात अशा ठोस संरचना आहेत जिथे त्यांना खरोखर अकाली क्षरणाचा अनुभव आला आहे आणि त्यातून आपण सहजपणे धडा घेऊ शकतो आणि मग आपण आजची जी रचना आज बांधत आहात तिला अशा अकाली क्षरणाचा अनुभव येऊ नये याची खात्री करा आता आज आपण भारतात जे काही हायवे बंदरे विमानतळ आणि संबंधित संरचना बांधत आहोत ते म्हणजे जर तुम्ही कोणत्याही महामार्गाबद्दल किंवा कोणत्याही बंदराबद्दल बोलत असाल तर तुम्ही या मुख्य संरचनांभोवती बरीचशी संबंधित संरचना देखील बांधाल आणि जर तुम्ही असे केले तर आज तुम्ही ज्या संरचना बांधत आहात त्या उच्च दर्जाच्या आहेत याची खात्री करू नका अखेरीस जेव्हा ते गंभीर गंज प्रदर्शित करू लागतील तेव्हा तुम्हाला खरोखर दुरुस्ती आणि देखभाल खर्च खूप जास्त असेल हा एक मोठा आर्थिक भार असेल त्यामुळे या विद्यमान आणि नवीन संरचना प्रत्यक्षात अपेक्षित सर्व्हीस लाईफ पूर्ण करू शकतील किंवा थोडक्यात त्या पुरेशा टिकाऊ असतील याची खात्री करणे आज आपल्याकडे खूप मोठे काम आहे आपण गंज खूप लक्षणीय आहे असे का वाटते ते पाहूया 2014 ची ही आकडेवारी आहे क्षरणाची किंमत प्रतिवर्षी 4 लाख कोटी रुपये होती त्यामुळे हा खूप जास्त खर्च आहे जो GDP च्या अंदाजे 3 ते 4 टक्के इतका आहे आणखी काही आकडेवारी जी मी येथे ठळकपणे मांडू इच्छितो ती म्हणजे बांधकामाच्या अंदाजपत्रकातील सुमारे 50 टक्के रक्कम गंज केवळ गंजच नव्हे तर दुरुस्तीशी संबंधित समस्या हाताळण्यासाठी जाते आणि जेव्हा तुम्ही मोठ्या प्रकल्पांबद्दल बोलतो तेव्हा तुम्हाला असे दिसते की काही भाग पूर्वी बांधलेले आहेत विविध ऊतींचे नुकसान आता आणखी एक आकडेवारी अशी आहे की सुमारे 10 वर्षात 50 टक्के संरचनेची मोठी दुरुस्ती झाली आहे म्हणून जेव्हा ते प्रत्यक्षात अनेक दशकांपासून डिझाइन करत असतील आणि जर तुम्हाला ते फक्त 10 वर्षांत दुरुस्त करणे अपेक्षित असेल तर ते ऐकणे काही आनंददायक नाही आता आणखी एक गोष्ट अशी आहे की देशात उत्पादित केलेल्या स्ट्रक्चरल स्टीलसह 30 टक्के स्टीलचा वापर सध्याच्या स्टीलच्या बदलीसाठी केला जातो याचा अर्थ असा आहे की दुरुस्तीचे बरेच काम प्रत्यक्षात होत आहे आणि 40 टक्के सिमेंट वापरले जाते दुरुस्ती प्रकल्प त्यामुळे दुरुस्ती प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात स्टील आणि सिमेंटचा वापर केला जातो आणि म्हणून आपल्याला खरोखरच या प्रकारच्या खर्चात कपात करावी लागेल आणि म्हणून आपल्याला विद्यमान आणि नवीन संरचनांसाठी दुरुस्ती आणि देखभाल खर्च कमी करण्यासाठी गंज संरक्षण धोरणाची आवश्यकता आहे इमारत आणि आता प्रत्यक्षात हे साध्य करण्यासाठी आपल्याकडे तंत्रज्ञान आहे मुद्दा हा आहे की या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आपण किती यशस्वी आहोत हे आपल्याला पहावे लागेल आणि आपल्याला त्याबद्दल शिक्षित करावे लागेल आता जेव्हा आपण काँक्रीटच्या संरचनेत गंजण्याबद्दल बोलतो तेव्हा काय होते तर प्रथम आपण सर्व्हिस लाइफ काय आहे किंवा आपण सामान्यतः सर्व्हिस लाइफ कशी परिभाषित करतो ते पाहू म्हणून आपण सामान्यतः सेवा जीवनाची व्याख्या बांधकामापासून गंज सुरू होईपर्यंत लागणारा वेळ म्हणून करतो आता एबसिसा वर तुमची एक्सपोजर वेळ आहे आणि ऑरडीनेट वर तुमची नुकसान पातळी आहे म्हणून ही वेळ आहे साधारण रचनेत हे 30 40 किंवा अगदी 100 वर्षे असू शकते आणि त्यानंतर ही रचना सतत क्षीण होत राहील आणि अखेरीस तुम्हाला स्पॅलिंग दिसू लागेल आणि हाच सेवा आयुष्याचा खरा शेवट आहे त्यामुळे यानंतर तुम्ही स्ट्रक्चरची दुरुस्ती देखील करू शकता परंतु एक वेळ अशी येईल की त्या नंतर स्ट्रक्चर बदलणे चांगले आहे आणि त्या स्ट्रक्चरचा वापर करणे किंवा दुरुस्ती करणे सुरू न ठेवणे चांगले आहे आता या सादरीकरणात मी मुख्यतः गंज आरंभीच्या टप्प्यावर लक्ष केंद्रित करणार आहे जो येथे निळा वक्र आहे किंवा गंज आरंभीचा टप्पा आहे हे असे आहे कारण जर तुम्हाला नवीन संरचनांचा दर्जा वाढवायचा असेल तर विलंब करणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे गंज सुरू होणे आपण कसे करू उत्तम दर्जाचे काँक्रीट आणि उत्तम दर्जाचे स्टील वापरा म्हणजे इथे कल्पना आहे तर जेव्हा एखादी रचना उघडकीस येते तेव्हा काय होते हा RC घटक किंवा प्रबलित काँक्रीट घटकाचा क्रॉस सेक्शन आहे कॉंक्रिटची खोली किंवा कॉंक्रिटच्या आच्छादनासाठी स्पष्ट खोली दर्शवतो आणि हा काळा रेबार आहे आणि नंतर आपल्याकडे क्लोराईड्स आहेत काँक्रीट रचना क्लोराईडच्या संपर्कात असते म्हणून क्लोराईड्स पृष्ठभागावरून स्टीलच्या मजबुतीकरणाच्या दिशेने पसरतात त्यामुळे प्रसरणाचा दर मोजण्यासाठी 1 पॅरामीटर म्हणजे क्लोराईड प्रसार गुणांक आणि दुसरा पॅरामीटर जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे पृष्ठभागावरील क्लोराईड कॉनसन्ट्रेशन उदाहरणार्थ आपल्याकडे अशी रचना असल्यास जी समुद्राच्या पाण्याच्या थेट संपर्कात असल्यास समुद्र किनार्यापासून दूर असलेल्या किंवा हवेतील क्लोराईडच्या संपर्कात असल्या संरचनेच्या तुलनेत तुमच्याकडे अधिक क्लोराईड असते त्यानंतर आणखी एक पॅरामीटर जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे हा क्लोराईड थ्रेशोल्ड जो केवळ स्टीलचाच नाही तर स्टील कॉंक्रिट इंटरफेसचा गुणधर्म आहे म्हणून हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे की स्टील आणि सिमेंटिशिअस दोन्ही प्रणाली प्रत्यक्षात क्लोराईड थ्रेशोल्डवर प्रभाव टाकतात त्यामुळे जर आपल्याकडे या प्रसार गुणांक क्लोराईड थ्रेशोल्ड कव्हर डेप्थ आणि कॉंक्रिट पृष्ठभागावरील क्लोराईडचे परिमाणात्मक अंदाज असतील तर आपण प्रत्यक्षात सर्व्हीस लाईफ चा अंदाज लावू शकतो प्रथम आपण काँक्रीटच्या रचनेत लोखंड किंवा पोलाद का गंजू लागतात मग आपण लोखंड किंवा पोलाद कसे बनवायचे आपण ते लोखंडापासून बनवतो तुम्ही खरे लोखंड घ्या आणि नंतर ते ब्लास्ट फर्नेसमध्ये गरम करा याचा अर्थ असा आहे की तुम्ही सिस्टममध्ये अधिक उष्णता उर्जा आणत आहात आणि त्यानंतर तुम्ही ती एका विशिष्ट आकारात फिरवत आहात जिथे तुम्ही प्रत्यक्षात प्रणालीमध्ये काही यांत्रिक ऊर्जा प्रदान करत आहात त्यानंतर तुम्ही या स्टीलचा वापर काँक्रीटच्या संरचनेत कराल आणि जे होईल नंतर एकतर ओलावा किंवा सूर्यप्रकाश किंवा अगदी क्लोराईड्सच्या संपर्कात जा या व्याख्यानाचा फोकस क्लोराईड आहे तर तुम्ही येथे जे पहात आहात तो किनारपट्टीचा प्रदेश आहे जिथे हवेत क्लोराईड देखील आहेत आणि इथले चित्र मुळातच विदारक आहे डी आयसिंग सॉल्टचा वापर थंड हवामानात केला जातो ज्यामुळे तुम्ही रस्त्यावर गाडी चालवू शकता जेव्हा हे स्टील उघडे पडते किंवा स्टील कॉंक्रीट प्रणाली ओलावा किंवा तापमान किंवा क्लोराईड्सच्या संपर्कात येते तेव्हा त्यांच्यावर काही रासायनिक अभिक्रिया होतात ज्याला आपण स्क्रीनवर दर्शविल्याप्रमाणे गंज अभिक्रिया म्हणू शकतो आणि शेवटी या अभिक्रियांचे अंतिम उत्पादन खूप समान असेल लोहखनिज किंवा Fe2O3 पर्यंत जे तुम्ही येथे पाहू शकता म्हणून गंज हे उलट दिशेने एक्सट्रॅक्टिव्ह मेटलर्जी म्हणून देखील स्पष्ट केले जाऊ शकते किंवा उलट दिशेने एक्सट्रॅक्टिव्ह मेटलर्जी म्हणून देखील परिभाषित केले जाऊ शकते आता आपण कॉंक्रिटमध्ये स्टील का वापरण्यास सक्षम आहोत कारण कॉंक्रिटमध्ये एक विलक्षण गुणधर्म आहे की त्याचे पीएच खूप जास्त आहे दूषित कॉंक्रिटमध्ये खूप जास्त pH असते जे 12 पेक्षा जास्त असते आणि त्यामुळेच आपण कॉंक्रिटमध्ये स्टील वापरण्यास सक्षम आहोत कारण या उच्च pH वर स्टील गंजत नाही किंवा pH खूप जास्त असेल तेव्हा ते खूप संरक्षणात्मक असते आता जे घडते ते वास्तविक संरचनांमध्ये तुम्हाला दिसेल की एक प्रकारची दूषितता असेल pH कमी होईल किंवा हे तुम्हाला माहीत आहे जेव्हा तुम्ही विशेषत कार्बोनेशन प्रेरित गंज बद्दल बोलता तेव्हा pH कमी होईल ज्यामुळे गंज होईल जेव्हा तुम्ही क्लोराईड प्रेरित गंजाबद्दल बोलता तेव्हा क्लोराईड स्टीलपर्यंत पोहोचतात आणि नंतर सुरुवातीस तयार झालेल्या निष्क्रिय फिल्मला नुकसान पोहोचवतात किंवा तोडतात म्हणून ज्या क्षणी तुम्ही स्टीलला कॉंक्रिट किंवा सिमेंटीशिअस सिस्टीममध्ये बुडवता तेव्हा तुम्ही एक निष्क्रिय फिल्म बनवता जी मुळात प्रारंभिक गंज उत्पादने असते परंतु ज्यामध्ये तुम्ही बोलत आहात त्या विशिष्ट धातूचे ऑक्साईड आणि हायड्रॉक्साईड असतात किंवा स्टील या प्रकरणात आहे आणि ते होईल पुढील गंज पासून स्टील संरक्षण करण्यास सक्षम राहील आता जेव्हा तुमच्याकडे चित्रात क्लोराईड्स येत असतील तेव्हा ते क्लोराईड या निष्क्रिय फिल्मला नुकसान करेल किंवा तोडेल ज्यामुळे गंज होईल आता गंज सेलचे आवश्यक भाग कोणते आहेत जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गंजाबद्दल बोलता विशेषत प्रबलित स्टील कॉंक्रिट सिस्टममध्ये किंवा जलीय गंजांमध्ये तुमच्याकडे हे 4 घटक असणे आवश्यक आहे एक म्हणजे एनोड जो धातूचा गंजलेला भाग आहे आणि दुसरा कॅथोड आहे जो एनोडला गंजण्यास मदत करतो मग तुमच्याकडे एक प्रवाहकीय घटक देखील असणे आवश्यक आहे जे प्रत्यक्षात इलेक्ट्रॉन चार्ज किंवा ऋण चार्ज एनोडमधून कॅथोडमध्ये जाण्यास मदत करतात आणि नंतर तुमच्याकडे आयनसाठी विद्युत प्रवाह असेल जेथे तुम्ही आयनच्या देवाणघेवाणीबद्दल बोलत आहात कॉंक्रिटच्या बाबतीत आपण हलविण्यासाठी हायड्रॉक्साईड आयनबद्दल बोलत आहोत तर तुमच्याकडे आयनिक प्रवाह इलेक्ट्रॉनिक प्रवाह आणि एक एनोड आणि कॅथोड असणे आवश्यक आहे जे इलेक्ट्रॉनिकरित्या जोडलेले आहेत म्हणून हे 4 आवश्यक भाग आहेत आता जेव्हा आपण गंजाबद्दल बोलतो तेव्हा काय होते एनोडवर काय होते आणि कॅथोडवर काय होते तेथे असलेले निळे समीकरण हे धातूच्या आयनांचे विघटन दर्शविते त्यामुळे तुमच्याकडे लोहाचे अणू आहेत जे Fe2 मध्ये विरघळत आहेत आणि 2 इलेक्ट्रॉन सोडले जातात हे 2 इलेक्ट्रॉन कॅथोडिक साइटवर शोषले जातात जिथे तुम्हाला ऑक्सिजन आणि आर्द्रतेचा पुरेसा पुरवठा आहे त्यामुळे तुम्ही ऑक्सिजन आर्द्रता आणि 2 इलेक्ट्रॉन पाहू शकता जे कॅथोड बाजूला हायड्रॉक्साईड आयन बनवतात आता तुम्ही या चित्रात जे पहात आहात ते असे आहे की जर हा ढिगारा तुम्ही जलकुंभातून बाहेर पडत आहे तर तुम्ही पाहू शकता की हा ढिगारा पाण्याच्या बाहेर येतो तेथे जास्त गंज होत आहे याचे कारण असे की तेथे भरपूर ओले आणि कोरडे करण्याची क्रिया होते आणि त्यामुळे ओले आणि कोरडे केल्याने ऑक्सिजन आणि आर्द्रता या ठिकाणी उपलब्ध आहे पुरेशा प्रमाणात आर्द्रता आणि ऑक्सिजन उपलब्ध आहे कारण तुम्ही तेथे गंज वाढवला आहे जसजसे तुम्ही पाण्याच्या आत खोलवर जाल तसतसे तुम्हाला दिसेल की तेथे ऑक्सिजन कमी आणि ओलावा जास्त असेल आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कमी गंज होईल जसजसे तुम्ही वर जाल तसतसे तुम्हाला दिसेल की तेथे जास्त ऑक्सिजन उपलब्ध असेल आणि कमी आर्द्रता असेल त्यामुळे तुम्हाला गंज कमी दिसेल जसजसे तुम्ही पाण्यापासून दूर जाल तसतसे तुम्हाला कमी गंज दिसेल त्यामुळे स्प्लॅश झोन किंवा हा इंटरफेस भाग जिथे तो पाण्यामधून बाहेर येतो तो भाग आहे ज्यावर आपण ज्या संरचनेबद्दल बोलतो त्यावर खरोखर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण ते कोणत्याही काँक्रीटसाठी गंभीर विभागासारखे काम करते आता ऑक्सिजनसह पाण्यात स्टीलचा गंज येथे तुमच्याकडे स्टीलचा रीबार पाण्यात बुडवून ठेवला आहे तुम्ही एनोडीक अभिक्रिया आणि कॅथोडिक अभिक्रिया पाहू शकता नंतर तुम्ही हायड्रॉक्साईड आयन पाण्यामधून एनोडीक बाजूकडे अधिक पाहू शकता आणि नंतर एनोडच्या अगदी पुढे गंज तयार होतो म्हणून हे समान समीकरण आहे ज्याची आपण मागील स्लाइडमध्ये चर्चा केली आहे आता जेव्हा तुमच्याकडे काँक्रीटमध्ये गंज असतो तेव्हा तुम्हाला नेहमी दिसते की तेथे खूप क्रॅक होत आहेत असे का घडते कारण जेव्हा स्टील गंजते तेव्हा ते सुमारे 6 पट विस्तारते आता कॉंक्रिटची तन्य शक्ती खूपच कमी आहे ज्यामुळे ते तडे जाते त्यामुळे तुमच्याकडे हे विस्तारित बल आहे आणि जर स्टीलचा दबाव कॉंक्रिटच्या तन्य शक्तीपेक्षा जास्त असेल तर ते क्रॅक होऊ लागेल हे खूप सामान्य आहे आणि हे एक कारण आहे की आपण कधीकधी गंज पाहण्यास सक्षम असतो किंवा तुम्हाला गंज ओळखता येते कारण तुम्हाला भेगा दिसू लागतात आणि नंतर क्रॅकमधून गंज बाहेर पडतो आणि मग तुम्ही ते प्रत्यक्षात पाहू शकता त्यामुळे एक प्रकारे ते चांगले आहे पण दुसऱ्या मार्गाने ते वाईट आहे कारण एकदा का क्रॅक झाला की अधिक क्लोराइड किंवा ओलावा काँक्रीटमध्ये प्रवेश करू शकतो आता या चित्राचे प्रात्यक्षिक आपण अगदी स्पष्टपणे पाहू शकतो की येथे काँक्रीटला भरपूर फुगवटा आहे हे स्टीलच्या आत असलेल्या विस्तारित शक्तींमुळे आहे त्यामुळे आता क्लोराईड प्रेरित गंजाची दुसरी अतिशय विलक्षण घटना अशी आहे की यामुळे गंज निर्माण होतो म्हणजे गंज खूप स्थानिकीकृत आहे आणि स्टीलच्या पृष्ठभागावर खड्डे तयार होऊ शकतात उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता की क्लोराईड स्टीलच्या दिशेने भेदत आहे आणि येथे लक्षणीय विभाग नुकसान झाले आहे आता जेव्हा तुम्ही स्ट्रक्चरल अॅनालिसिस भागाबद्दल बोलता तेव्हा तुमच्याकडे तेवढेच स्टील शिल्लक आहे त्यामुळे हे पाहणे तितकी चांगली गोष्ट नाही कारण तुमच्याकडे एकसमान विभागीय नुकसान असल्यास समस्या शोधणे तुलनेने सोपे आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात मूल्यांकन करू शकता आणि येथे संरचनांची अवशिष्ट क्षमता काय आहे याचे मूल्यांकन करणे खूप कठीण आहे कारण तुम्हाला कोठेही खड्डे दिसतील त्यामुळे अवशिष्ट क्षमतेचे मूल्यांकन करणे फार कठीण आहे आता हे खड्डे कसे घडतात किंवा याचे कारण काय आहे जेव्हा तुमच्याकडे क्लोराईड्स स्टीलपर्यंत पोहोचतात तेव्हा तुम्हाला ते प्रत्यक्षात कळेल की क्लोराईडचे प्रमाण क्लोराईडच्या थ्रेशोल्डपेक्षा जास्त असेल तेव्हा ते स्टीलवर अभिक्रिया करतील आणि नंतर तुमच्याकडे असेल हा फेरस हायड्रॉक्साईड इथेच तयार होतो आता काय होते या फेरस हायड्रॉक्साईड सोबत तुमच्याकडे एचसीएल देखील आहे जे स्टीलच्या पृष्ठभागाजवळ अवक्षेपित होईल आणि नंतर तेच क्लोराईड्स पुढील अभिक्रियासाठी स्टीलसाठी उपलब्ध होतील तर दुसऱ्या शब्दांत हा क्लोराईड पुन्हा दुसर्या लोह अणूंद्वारे वापरला जातो आणि आपल्याकडे फेरिक क्लोराईड आहे जो पुरेसा ओलावा उपलब्ध असल्यास अधिक फेरस हायड्रॉक्साईड तयार करण्यासाठी अभिक्रिया करेल त्यामुळे तुमच्याकडे उपलब्ध समान क्लोराईड आयन वापरून अधिकाधिक फेरस हायड्रॉक्साईड तयार होत आहे तर याचा अर्थ असा की एकदा का गंज सुरू झाला की ही अभिक्रिया चालू ठेवण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त प्रमाणात क्लोराईड्सची गरज भासत नाही आणि त्यामुळे क्लोराईड्स पोलादापर्यंत पोहोचण्यापासून रोखणे फार महत्वाचे आहे कारण एकदा ते पोचले की नंतर ते थांबवणे फार कठीण आहे तुम्ही कॅथोडिक संरक्षण किंवा क्लोराईड काढण्यासारखी तंत्रे वापरता आणि त्यासारख्या गोष्टी म्हणून जेव्हा आपण नवीन संरचनांबद्दल बोलतो तेव्हा आपण स्टीलच्या दिशेने क्लोराईडचा प्रवेश कसा कमी करता येईल याचा विचार केला पाहिजे आता हा खड्ड्यातील गंज कसा दिसतो हे दाखवणारे हे एक उदाहरण आहे त्यामुळे येथे तुम्ही पाहू शकता की हे प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँडवरील खड्डे आहेत अगदी स्पष्टपणे येथे लक्षणीय गंज आहे परंतु तुम्ही थोडेसे दूर गेल्यावर गंज होत नाही त्यामुळे हे अगदी स्पष्टपणे दर्शविले आहे की ते एकसमान गंज नाही खड्ड्यात गंज होते आणि ते इतर प्रकारच्या गंजांपेक्षा खूप धोकादायक आहे आणि येथे रीबारवर देखील आपण काही भागपाहू शकता जिथे लक्षणीय गंज आहे आणि येथे गंज नाही त्यामुळे तुम्हाला कुठे खड्डे पडत आहेत ते पहावे लागेल आणि मग तुम्हाला त्या गोष्टीचे आकलन किंवा विश्लेषण करावे लागेल आता दुसरी गोष्ट जी मी स्पष्ट करू इच्छितो ती म्हणजे प्रीस्ट्रेस्ड कॉंक्रिट स्ट्रक्चर्समध्ये आणि रिइन्फोर्स कॉंक्रिटमध्ये गंज प्रेरित क्रॅकिंग कसे होते आणि वरच्या उजव्या बाजूचे चित्र हे प्रीस्ट्रेस्ड कॉंक्रिट स्ट्रक्चरमध्ये हे कसे होईल काय होईल सुरवातीला जी गंज तयार होईल ती स्ट्रँडच्या वायर्समधील ही जागा प्रत्यक्षात भरेल आणि त्यानंतरच त्यावर दबाव निर्माण होईल त्यामुळे काँक्रीटच्या आवरणातून येणारा गंज प्रत्यक्षात येण्याआधी तुम्हाला बराच वेळ लागेल आणि म्हणून जेव्हा तुम्ही प्रीस्ट्रेस्ड कॉंक्रिट स्ट्रक्चर्सबद्दल बोलता तेव्हा गंज पाहण्यासाठी व्हिज्युअल निरीक्षण हे विश्वसनीय साधन नसावे प्रबलित काँक्रीटच्या संरचनेच्या बाबतीत तुमच्याकडे रीबर आहे आणि थोडासा गंज होताच ते कॉंक्रिटला तडे जाते त्यामुळे तुम्हाला बाहेरून गंजाचे डाग दिसू शकतात त्यामुळे प्रबलित काँक्रीटबाबत ही चांगली गोष्ट आहे पण प्रीस्ट्रेस्ड कॉंक्रिट स्ट्रक्चर्समध्ये गंज शोधण्याचे साधन म्हणून ते वापरले जाऊ नये आता आपण पाहू या की सर्व्हीस लाईफचे महत्त्वपूर्ण पॅरामीटर्स काय आहेत त्यामुळे ते संबंधित आहे एकतर ते मटेरियल पॅरामीटर असू शकते किंवा पर्यावरणीय पॅरामीटरवर तुमचे डिझाइन पॅरामीटर असू शकते मटेरियल पॅरामीटर्स हे या मॉड्यूलचे फोकस आहेत येथे आपण क्लोराईड प्रसार गुणांक आणि क्लोराईड थ्रेशोल्ड किंवा क्रिटिकल क्लोराईड थ्रेशोल्ड आणि डिझाइन पॅरामीटर्स कव्हर डेप्थ आणि कॉंक्रिटच्या पृष्ठभागावर पृष्ठभाग क्लोराईड किती वेगाने तयार होते याबद्दल अधिक बोलू म्हणून आपण या मॉड्यूलमध्ये या दोन पॅरामीटर्सवर लक्ष केंद्रित करू प्रथम आपण क्लोराईड प्रसार गुणांक बद्दल बोलू त्याआधी मी तुम्हाला हे पॅरामीटर्स किती संवेदनशील आहेत हे देखील सांगतो त्यामुळे येथे तुम्हाला क्लोराइड थ्रेशोल्ड दिसेल मग तुम्ही हा आलेख कसा वाचता जर तुमच्याकडे येथे विशिष्ट बिंदू असेल तर आपण 0 म्हणू या म्हणून जर मी विचलन केले तर आपण म्हणू या की या प्रत्येक वक्राचा उतार 0 आहे उदाहरणार्थ क्लोराईड थ्रेशोल्ड जर उतार लहान असेल तर प्रसरण गुणांकासाठी तिथली दिशा पाहू नका तर उताराची विशालता पहा म्हणजे याचा अर्थ क्लोराईड थ्रेशोल्डचा प्रभाव या विशिष्ट प्रकरणात प्रसरण गुणांकाच्या प्रभावापेक्षा कमी आहे तर दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर तुम्ही या बिंदूपासून थोडासा बदल केल्यास कोणत्याही पॅरामीटरमध्ये तुम्हाला गंज सुरू होण्याच्या वेळेत लक्षणीय टक्के बदल दिसेल त्यामुळे या वक्रांचा उतार 0 अक्षांबद्दल आहे जे आपण या उत्पत्तीबद्दल म्हणू शकतो हेच पाहिले पाहिजे उतार जितका जास्त तितका पॅरामीटर अधिक संवेदनशील असेल म्हणून या तीन प्रकरणांमध्ये आपण पाहू शकता की झाकलेली खोली अतिशय संवेदनशील आहे नंतर प्रसार गुणांक आणि नंतर क्लोराईड थ्रेशोल्ड तथापि जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रणालींबद्दल बोलता तेव्हा तुम्ही कव्हर वाढवत राहू शकत नाही त्यामुळे तुम्हाला हे खरोखरच पहावे लागेल आणि जे कमी अधिक प्रमाणात आपल्या नियंत्रणात आहेत जेव्हा तुम्ही निवडण्यासाठी साहित्याबद्दल बोलतो तेव्हा आपण हे डिझाइनच्या टप्प्यावर करू शकतो आपण तुम्हाला काही स्लाइड्स दाखवू आपण तुम्हाला काही साधने दाखवू शकू ज्याद्वारे तुम्ही हाताळत असलेल्या विशिष्ट केसेससाठी हे पॅरामीटर्स किती संवेदनशील आहेत हे आपण पाहू शकतो आणि अशा प्रकारे डिझाईन स्टेज दरम्यान तुम्ही मटेरिअल ठरवू शकता आता आपण याची खात्री कशी करू म्हणून मी सुरुवातीपासूनच चर्चा केल्याप्रमाणे तुम्हाला काँक्रीट आणि स्टील या दोन्ही गोष्टींची काळजी करावी लागेल म्हणून जेव्हा तुम्ही काँक्रीट कव्हरबद्दल बोलता तेव्हा ते कॉंक्रिट कव्हरचे प्रसरण गुणांक असते आणि जेव्हा तुम्ही स्टील सिमेंटिशियस सिस्टमबद्दल बोलता तेव्हा ते स्टीलचे क्लोराईड थ्रेशोल्ड असते त्यामुळे आमच्याकडे आहे दीर्घायुष्य मिळविण्यासाठी तुम्ही यापैकी फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही तुम्हाला दोन्ही गोष्टींबद्दल काळजी करण्याची गरज आहे आणि आपण शिफारस करतो ती म्हणजे कव्हर आणि स्टीलची गुणवत्ता वाढवण्यासाठी संतुलित दृष्टिकोन म्हणून आपण पहिल्या भागावर लक्ष केंद्रित करू जे प्रामुख्याने कॉंक्रिटच्या प्रसार गुणांक क्लोराईड प्रसार गुणांकावर आहे तर येथे आपण हा क्लोराईड प्रसार गुणांक कसा ठरवू शकतो म्हणून पहिले चित्र दर्शविते की आपण काँक्रीटच्या संरचनेतून काँक्रीट पावडर घेऊ शकता आपण पाहू शकता की येथे एक प्लास्टिकची पिशवी आहे ज्यामध्ये पावडर बारीक करून गोळा केली जात आहे आणि नंतर तुम्ही त्या पावडरवर काही रासायनिक चाचणी करू शकता आणि त्यानंतर तुम्ही कॉंक्रिटमध्ये विविध खोलीवर किती क्लोराईड उपलब्ध आहे हे ठरवू शकता ज्याचा वापर नंतर प्रसार गुणांक निश्चित करण्यासाठी केला जाईल ते कसे करायचे ते मी येत्या स्लाइड्समध्ये दाखवणार आहे जर तुम्ही अस्तित्वात असलेल्या संरचनेबद्दल बोलत नसाल तर तुम्ही नवीन संरचनेबद्दल बोलत असाल किंवा तुम्ही सध्याच्या संरचनेतून काढलेल्या कॉंक्रिट कोरबद्दल बोलत असाल तर आपण त्यांना काही क्लोराईड द्रावणात सुमारे 35 दिवस बुडवून प्रसार गुणांक ठरवू शकतो आणि त्यानंतर क्लोराईड प्रोफाइल निश्चित करा मग तुम्ही काय करता तुम्ही सिलिंडर घ्या एकतर ते प्रयोगशाळेत तयार केलेले सिलिंडर असू शकते किंवा ते जे संरचनेतून कोरलेले असू शकते ते क्लोराईडच्या द्रावणात बुडवा मग तुम्ही बारीक करा आणि शोधून काढा ही पावडर वेगवेगळ्या खोलीत काँक्रीट मध्ये गोळा करा मग तुम्ही ठरवता तुम्ही क्लोराईडची सामग्री विरुद्ध कॉंक्रिटमधील खोलीचे प्लॉट कराल मग हा फिकचा दुसरा नियम आहे तुम्ही जो डेटा गोळा करता तो या वक्रला तुम्ही फिट करता तुम्ही ते फिकच्या दुसऱ्या कायद्याच्या समीकरणात बसवता आणि मग तुम्ही हे मूल्य ठरवता येथे प्रसार गुणांक काय आहे कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोणत्या वेळी माहिती संकलित करत आहात त्यामुळे तुम्ही त्यात बसू शकता आणि नंतर शोधू शकता की प्रसरण गुणांक नक्की काय आहे आणि आता ही काही उदाहरणे आहेत जी आपण आपल्या प्रयोगशाळेत केली आहेत तुम्ही येथे पाहू शकता की येथे निळा वक्र OPC कॉंक्रिटसाठी आहे आणि नंतर येथे लाल वक्र फ्लाय एश आधारित कॉंक्रिटसाठी आहे आणि नंतर काळे वक्र नवीन प्रकारच्या काँक्रीट जे LC3 सिमेंटपासून बनलेले आहे चुनखडीचा कॅलसिन्ड क्ले सिमेंट आणि तुम्ही पाहू शकता की या वेगवेगळ्या प्रकारच्या काँक्रीटसाठी वक्र उतार उतार बदलण्याचा दर भिन्न आहे तर आपण येथे ही खोली सांगू या जर तुम्ही OPC मध्ये तुमच्याकडे पाहिल्यास तुमच्याकडे 0 8 क्लोराईडचे प्रमाण आहे तर LC3 मध्ये तुमच्याकडे काँक्रीटच्या आत 5 मिलीमीटरच्या त्या विशिष्ट खोलीवर फक्त 0 2 आहे त्यामुळे हे अगदी स्पष्टपणे दर्शवित आहे की तुम्हाला माहित आहे की तुम्ही वापरलेले कॉंक्रिटचे प्रकार तुमच्याकडे आहे क्लोराईडच्या प्रवेशाचा दर निश्चितपणे बदलेल किंवा निश्चितपणे बदलला जाऊ शकतो म्हणून या आलेखाचा सारांश असा आहे की तुम्हाला फ्लाय एश आणि LC3 आधारित कॉंक्रिट दोन्ही माहित आहे किंवा डिफ्यूजन गुणांक तर ओपीसीमध्ये तुमच्याकडे क्लोराईड्सचा प्रवेश खूप जलद आहे म्हणून हे संख्या आहेत जे वापरल्या जाऊ शकतात हे प्रसार गुणांक आहेत जे सर्व्हीस लाईफचा अंदाज लावण्यासाठी वापरले जाऊ शकतात आता मी दाखवेन कारण तुम्ही प्रयोगशाळेत नेहमी गोष्टी निश्चित करू शकत नाही किंवा प्रयोगशाळेत काँक्रीट तयार करू शकत नाही त्यामुळे ही अशी परिस्थिती असू शकते जिथे तुम्ही काहीतरी नवीन तयार करण्याबद्दल बोलत आहात जिथे तुम्ही प्रयोगशाळेत नमुने तयार करू शकता आणि नंतर काँक्रीट किती चांगले असू शकते ते पहा परंतु जर आपण आधीच अस्तित्वात असलेल्या काही संरचनांबद्दल बोलत आहोत तर आपण कसे करू आपण प्रथम स्ट्रक्चरवर जातो आणि नंतर तुम्ही इथून किंवा येथून काही सिलेंडर्स कोरू शकता जर तुम्ही ढिगाऱ्याबद्दल बोलत असाल तर तुम्ही इथून जाऊ शकता तुम्ही गर्डरवरून किंवा पायल कॅपमधूनही जाऊ शकता जे तुम्ही तुमच्याबद्दल बोलत आहात ते स्ट्रक्चरल घटक कोर सिलिंडर करू शकतात आणि नंतर म्हणून तुम्ही अशा रचनेतून सिलिंडर घ्या मग तुम्ही तीच चाचणी करा जी मी आधी बोलली होती जसे की क्लोराईड द्रावणात बुडवा आणि नंतर ग्राइंडिंग करा आणि नंतर क्लोराईड प्रोफाइल निश्चित करा त्यामुळे तुम्ही येथे तळाशी क्लोराईड प्रोफाइल पाहू शकता आणि नंतर हे डॅश केलेले वक्र हे डॅश वक्र फिकच्या प्रसाराच्या 2ऱ्या नियमासाठी फिट केलेले वक्र सूचित करतात आणि नंतर त्यावर आधारित तुम्ही डिफ्यूजन क्लोराईड प्रसरण गुणांक निर्धारित करता म्हणून ही संख्या आहेत जी आपण पाहू शकता की या विशिष्ट प्रकरणात ज्याचा आपण अभ्यास केला आहे तो प्रत्यक्षात भारतातील एका मोठ्या शहरातील पूल आहे त्यामुळे तुम्ही असे म्हणू शकता की गर्डरसाठी तुमचा प्रसार गुणांक हा उणे 11 च्या पॉवरच्या 1 5 पट 10 इतका आहे पायल कॅप 2 5 आणि 3 मध्ये ते 2 आहे त्यामुळे ते जे दाखवत आहे त्यात लक्षणीय फरक आहे त्यामुळे तुम्ही डिझाइन करू शकता कारण या वेगवेगळ्या घटकांवर वापरलेली कव्हरची खोली वेगळी असू शकते त्यामुळे तुम्ही रचना प्रत्यक्षात डिझाइन करू शकता अशा प्रकारे संरचनेचे विविध घटक डिफ्यूजन गुणांक आणि संबंधित काँक्रीट कव्हर लक्षात घेऊन डिझाइन केले जाऊ शकतात आणि जेणेकरून आपण खरोखर लक्ष्य सर्व्हीस लाईफपर्यंत पोहोचू शकता आता आपल्याला खूप विखुरलेले सुद्धा दिसत आहे आणि तुमच्या लक्षात येईल की जर तुम्ही आलेख आधी बघितलात तर तुम्हाला इथे खूपच चांगला आलेख दिसतो कारण हे प्रयोगशाळेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे नियंत्रित नमुने तयार करून केले जाते तर इथे तुम्ही वास्तविक डेटाबद्दल बोलत आहात जे आपल्याला साइटवरील स्ट्रक्चर्समधून मिळते त्यामुळे तुम्हाला थोडे अधिक विखुरण्याची अपेक्षा असेल आणि ती आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आज सव्हिस लाईफ च्या अंदाजासाठी उपलब्ध असलेले बहुतेक सॉफ्टवेअर्स पूर्वनिर्धारित मानक विचलन किंवा या गुणधर्मांमधील फरक म्हणून आपण नंतर दर्शवू की वापरकर्त्याने परिभाषित केलेल्या या मानक विचलनांना प्रत्यक्षात कसे सामोरे जावे हे आपण तुम्हाला अंतर्भूत केले आहे त्यामुळे जर तुम्हाला दिसले की एखाद्या विशिष्ट प्रकारच्या संरचनेत तुमच्याकडे जास्त प्रमाणबद्ध विचलन आहे तर तुम्ही प्रत्यक्षात प्लग इन करू शकता अर्थातच यामुळे अंदाजित सेवा जीवनात अधिक फरक पडेल परंतु तेच वास्तव आहे त्यामुळे त्यामुळे तुम्हाला हे करावे लागेल या पॅरामीटर्सवरील वास्तविक मानक विचलनाचा प्रत्यक्षात विचार करा अन्यथा ते वास्तववादी होणार नाही तसेच काहीवेळा तुम्हाला माहीत आहे की तुम्ही खूप क्लोराइड ग्राइंडिंग चाचणी आणि ते सर्व करू शकणार नाही त्यामुळे क्लोराईड किती आहे हे कसे पाहायचे किंवा क्लोराईडच्या प्रवेशाची खोली किती आहे हे पाहण्याचा एक सोपा मार्ग आहे स्प्लिट सिलेंडर दर्शविणारे चित्र क्लोराईड होते जे तुम्हाला माहीत आहे की ही बाजू कॉंक्रिटची पृष्ठभाग आहे आणि नंतर क्लोराईड उजवीकडे भेदत आहेत आणि मग तुम्ही हा एक सिलेंडर घ्या आणि तुम्ही सिलेंडरचे अर्धे विभाजन करा आणि मग तुम्ही फवारणी करा फ्रॅक्चर झालेल्या पृष्ठभागावर सिल्व्हर नायट्रेट आणि जर पृष्ठभागावर क्लोराईड असेल तर काय होईल सिल्व्हर नायट्रेट उपलब्ध क्लोराईड्सवर प्रतिक्रिया देईल आणि ते चांदीचे क्लोराईड तयार करेल ज्याचा रंग पांढरा आहे त्यामुळे आपण स्पष्टपणे पाहू शकता की हा प्रदेश आहे तुम्हाला माहीत आहे किंवा कोणत्या खोलीपर्यंत क्लोराईड घुसले आहेत हे कोणत्याही काँक्रीटमध्ये क्लोराईडची खोली किती आहे हे तपासण्याचा सोपा मार्ग आहे आणि एकदा तुम्हाला कळले की जर तुम्हाला माहित असेल की तेथे लक्षणीय खोली आहे तर तुम्ही प्रत्यक्षात अधिक अत्याधुनिक अभ्यास करू शकता आता जेव्हा तुम्ही प्रसरणाबद्दल बोलतो तेव्हा आणखी एक गोष्ट जी खूप महत्त्वाची असते ती म्हणजे क्लोराईडचा प्रसार ज्याचे मूल्य काँक्रीटची सूक्ष्म रचना बदलत राहिल्याने बदलत राहते आणि हे सर्व क्लोराईडला किती क्लोराइड बांधले जाऊ शकते यावर अवलंबून असते सिमेंटीय प्रणाली तर तुम्ही येथे जे पहात आहात ते निळे वक्र हे दर्शविते की ओपीसी प्रणालीसाठी प्रसरण गुणांकातील हा बदल कसा असेल त्यामुळे तुम्ही येथे पाहू शकता की तुम्हाला माहिती आहे की मी सुमारे 10 वर्षांनंतर बोलतो तेव्हा मला दिसून येते की प्रसार गुणांक तो होता त्यापेक्षा खूप वेगळा आहे वर्ष 1 मध्ये एक सामान्य बरा होण्याच्या स्थितीसाठी ठीक आहे ज्या एक्सपोजरबद्दल तुम्ही बोलता आता पण जेव्हा तुम्ही फ्लाय एश किंवा LC 3 प्रकारच्या कॉंक्रिटच्या इतर प्रकारांबद्दल बोलता तेव्हा तुम्हाला फारसा फरक दिसत नाही याचा अर्थ असा आहे की हा क्षय स्थिर आहे किंवा या 2 प्रकारच्या किंवा 3 प्रकारच्या कॉंक्रिटसाठी वृद्धत्व गुणांक वेगळे आहेत किंवा बाइंडर वेगळे आहेत OPC साठी तुम्ही म्हणू शकता की 0 2 चांगली संख्या असेल परंतु फ्लाय एश आधारित कॉंक्रिटसाठी ती 0 5 असू शकते आणि LC 3 प्रकारच्या कॉंक्रिटसाठी ती 0 7 असू शकते तर येथे सांगा की हे संख्या खूप महत्वाचे आहेत किंवा M असावेत M ला वृद्धत्व गुणांक म्हणतो जेव्हा तुम्हाला माहित असेल तेव्हा सर्व्हीस लाईफचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा दुस या शब्दात सांगायचे तर तुम्ही फक्त 28 दिवसांसाठी नमुने बरे करा आणि नंतर प्रसरण गुणांक घ्या आणि त्यासोबत तुम्हाला हे देखील पहावे लागेल की प्रसरण गुणांकातील बदल वेळेचे कार्य म्हणून कसा होईल जो नंतर सर्व्हीस लाईफ अंदाज वापरला जाऊ शकतो आता आपण तुम्हाला क्लोराईड प्रसार गुणांकाचा अंदाज कसा लावायचा हे माहित आहे याबद्दल बरेच काही बोललो आणि तुम्ही प्रत्यक्षात डिझाइन करू शकता किंवा मिश्रणाचे प्रमाण खूप चांगले मिश्रण प्रमाण घेऊन येऊ शकता जे तुम्हाला प्रयोगशाळेत खूप चांगले प्रसार गुणांक देईल आता साइटवर तुम्ही जाता तेव्हा आणि जर तुम्ही काँक्रीट व्यवस्थित केले नाही तर तुम्हाला काय दिसेल जे काँक्रीट स्टिर्रपच्या बाहेर आहे किंवा हे कॉंक्रिट ते काँक्रीट स्टिरपच्या आत जे चांगल्या दर्जाचे आहे त्याच्या तुलनेत खूपच खराब दर्जाचे असेल ते का होत आहे कारण तुम्ही त्या कव्हरक्रिटला सूक्ष्म संरचना बरे करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी पुरेसे पाणी देत नाही म्हणून आपल्याला असे काहीतरी हवे आहे जेथे मजबुतीकरण पिंजऱ्याच्या आत आणि बाहेर दोन्ही काँक्रीट चांगल्या दर्जाचे आहेत आता आपल्याला साइटवर खूप चांगल्या उपचार पद्धती आहेत याची खात्री करून आपण ते कसे मिळवू शकतो जेणेकरुन ते खूप महत्वाचे आहे आणि ते केवळ चांगल्या दर्जाचे साहित्य नाही आणि आपल्याला चांगले मिश्रण प्रमाण माहित आहे हे देखील महत्त्वाचे आहे तुम्ही काँक्रीट बरा कराल तरच तुम्ही इच्छित टिकाऊपणा प्राप्त करू शकाल त्यामुळे अतिशय कमी प्रसार गुणांक किंवा अतिशय कमी परमिएबिलिटी असलेले काँक्रीट कव्हर करणे हे आपले लक्ष्य असले पाहिजे जेव्हा तुम्ही टिकाऊपणाबद्दल बोलता तेव्हा आपल्याला कव्हर कॉंक्रिटबद्दल खरोखर काळजी करावी लागते मी असे म्हणत नाही की कोर क्रीटबद्दल काळजी करू नका परंतु आपण कव्हर कॉंक्रिटबद्दल काळजी केली पाहिजे जी आपण टिकाऊपणाबद्दल बोलता तेव्हा खूप महत्वाचे आहे मला असे वाटते की त्यासह आपण क्लोराईड प्रेरित गंज आणि प्रबलित काँक्रीट संरचनांच्या सर्व्हीस लाईफवरील या मॉड्यूलचा भाग 1 समाप्त करतो